तर आता आपण याबद्दल काय करतो ते पाहूया तर या प्रकारचा अविभाज्य ज्यास मी तुम्हाला दर्शवितो त्यालाच अयोग्य अविभाज्य म्हणतात तर हे सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे माझ्याकडे उणे a ते b पर्यंतचे काही फंक्शन वाढत आहे आणि तिथे एक पॉईंट आहे जो इन्फिनिटी ला उडतो ज्याला आपण अयोग्य अविभाज्य असे म्हणतो ही फक्त व्याख्या आहे तर मी तुम्हाला जे दर्शवितो ते यापूर्वी कसे होते हे दोन्ही कसे अनुचित अविभाज्य आहेत कारण log आणि १x हे दोन्ही उडवून देत होते इथल्या मर्यादांविषयी जास्त काळजी करू नका पूर्वी मी εकडून a कडे जात होतो परंतु मी गेलो असतो कदाचित मी मागील उदाहरण असे काहीतरी लिहिले असते तसेच जे घडले तेच मी त्यांना दोन भागत खंडित केले आहे तर हे अविभाज्य कन्व्हर्जेन्ट किंवा डायव्हर्जंट आहे की नाही हे उत्तर देण्यासाठी हे कॅल्क्युलस कडून पुन्हा थोडे रिविजन आहे आपण हे करू शकता की आपण हे अशा पद्धतीने खंडित केले पाहिजे आणि येथे एखादी टर्म माझ्याकडून सुटत तर नाही ना तर नाही ते ठीक आहे तर मी हे या फॅशनमध्ये मोडतो आणि जर असे होते η आणि ε दोन्ही स्वतंत्रपणे 0 जवळ येतात आणि मर्यादा अस्तित्त्वात असते तर आपण असे म्हणतो की अविभाज्य कन्व्हर्जेन्ट आहे म्हणून हे थोडे से अजून समजून घेण्यासाठी आपण काय करू शकतो ते म्हणजे आपण एक काउंटर घेऊ ज्याचा अर्थ असा आहे की आपण काहीतरी करू या आपण असे करू आपण η आणि εसारखेच घेऊ प्रथम टर्म मला काय देईल यासाठी मी काय लिहू शकतो मी x y प्रतिस्थापक करू शकतो बरोबर तर लॉग घेण्यात कोणतीही अडचण नाही म्हणजे मी नकारात्मक संख्येचा लॉग होणार नाही तर मग काय होईल dx dy बरोबर मी हे सर्व करू शकतो मला येथे काय मिळेल logba तर असे दिसते की हे अविभाज्य अस्तित्त्वात आहे परंतु काय झाले मी केलेली पहिली गोष्ट म्हणजे मी ηεबनवले जर मी ηεबनवले तर दोन्ही समान दराने 0 होतील कारण ते समान व्हेरिएबल्स आहेत बरोबर आता मी असे केले की मी थोडी युक्ती खेळली तर मी असे खालील प्रमाणे केले ठीक आहे त्याऐवजी मी हे करतो तर मी काय केले मी परत η2εकडे आलो आहे आता जसे ε🡪 0 η हा जलद किंवा हळू 0 जवळ येत आहे η2ε विद्यार्थीः ηवेगाने जवळ येत आहे कारण 2ε तर εहा काही दराने 0 वर जात आहे आणि 2ηचा त्यापेक्षाहि दुप्पट दर आहे आता जेव्हा मी या अविभाज्याचे मूल्यांकन करतो तेव्हा मला काय मिळेल तर मी मिळणार आहे तर मग इथे काय झाले मला मिळाले मग काय झाले तर आता आपण या परिभाषाच्या अर्थाबद्दल प्रशंसा करता की जर त्या दोघांनी स्वतंत्रपणे 0 पर्यंत संपर्क साधला आणि मर्यादा अस्तित्त्वात राहिली तर अविभाज्य कॉन्वेर्जेंट आहे तर आम्ही पाहिले की जर हे 2 वेगवेगळ्या दराने येत असतील तर तुम्हाला हा मजेशीर लॉग मिळाला त्याचप्रमाणे मी कोणत्याही गोष्टी 3εम्हणून तयार केल्या तर मला तिथे लॉग 3 मिळेल तर ही मर्यादा स्वतःच अस्तित्त्वात नाही कारण η आणि ε हे दोघे स्वतंत्रपणे येत आहेत ठीक आहे तर ही एक भिन्न अविभाज्यची व्याख्या आहे जी आपण दुसर्या केससाठी log साठी वापरुन पहाल आपल्याला आढळून येईल की ते अभिसरण आहे आणि म्हणून कोणतीही अडचण नाही ठीक आहे परंतु 1x ला ही समस्या आहे म्हणूनच हे एक भिन्न अविभाज्य आहे परंतु जे अस्तित्वात होते ते म्हणजे हा टर्म जेव्हा स्वतंत्रपणे संपर्क साधत नाही तेव्हा अगदी अस्तित्वात होता परंतु त्याच दराने जेव्हा ते त्याच दराने जातात तेव्हा ते अस्तित्वात येतात म्हणून जेव्हा ते समान दराने जातात आणि मर्यादा अस्तित्त्वात असते तेव्हा ती योग्यरित्या उडत नाही जेव्हा हे असे असेल तर ते या फॉर्मचे असेल आणि हे अस्तित्त्वात असेल तर त्याला अविभाज्यचे Cauchy Principle value तत्व मूल्य असे म्हणतात तर त्यासाठीचे चिन्ह नोटेशन पीव्ही आहे तर थोडक्यात सांगायचं तर इथे एक सेगमेंट घेऊ - a to b आणि तिथे एक सिंग्युलॅरिटी बसली आहे आणि जे घडत आहे ते आहे मी येथून जात आहे मी सिंग्युलॅरिटी ला हिट करत आहे तर काय होते ते मी हे अविभाज्य लिहितो तर मी याला मुख्य मूल्य असे म्हणणार आहे जे हे अविभाज्य आहे आणि मी काय सोडले आहे तर मी या इथे एक सेगमेंट सोडला आहे तर मला या सेगमेंटची भरपाई करावी लागेल कारण अविभाज्य a ते b पर्यंतचे आहे तर एक मार्ग असा आहे कि काहीतरी करून उडी मारून सिंग्युलॅरिटीला टाळायचे आहे असे म्हणतात की मी असे लिहू शकतो की काही समोच्चतेसाठी अविभाज्य म्हणून जे सिंग्युलॅरिटी कडे जात नाही हेच मी हे लिहितो तर याला अवशेष असेही म्हणतात ते संपूर्ण अविभाज्य आहे आता पुन्हा येथे थोडेसे अस्पष्टता आहे मी हे विकृत रूपरेषा कसे निवडावे मी हे निवडले असते का होय मी ते योग्यरित्या निवडले असते तर अस्पष्टतेचा तो तुकडा टिकून आहे की समस्येचे भौतिकशास्त्र मला सांगेल की कोणत्या रूपरेषासाठी परवानगी आहे कोणत्या रूपरेषासाठी नाही तर ही एक नवीन गोष्ट आहे ज्याचा आपण सामना केला आहे ते म्हणजे जेव्हा आपण सिंग्युलॅरिटीला हिट कराल तेव्हा आपल्याला दोन भागांमध्ये अविभाज्य करावे लागेल पहिला भाग सिंग्युलॅरिटीशिवाय आहे आणि त्यास Cauchy's Principle Value चे अविभाज्य म्हणतात म्हणून इथे लिहिलेले लिखाण जसे लिहिले आहे तसे तुम्ही लिहू शकता म्हणूनच जर आपण हे पाहिले तर याचा अर्थ असा की सिंग्युलॅरिटी पंचर झाली आहे आणि ते आपण समाविष्ट नाही करत आहोत यासाठी आणखी एक गोंधळात टाकणारी शॉर्टहँड नोटेशन आहे जी याप्रकारे जाते अविभाज्य चिन्हाच्या पलीकडे एक कट आहे जो कट सांगते की एक सिंग्युलॅरिटी निसटली आहे तर लक्षात ठेवण्याच्या या गोष्टी आहेत तर मुख्य मूल्य येथे पहिला भाग आहे आणि दुसरा भाग अवशिष्ट टर्म असेल ज्याचे आपण मूल्यांकन करण्यासाठी आणखी काही वेळ घालवू तर मग पुढे जाऊन अविभाज्य गणना करावी चला या अविभाज्यची गणना करू बरे तर एकत्रिकरणाकडे जाण्यापूर्वी आपण आपला एकीकरण समोच्च आत्ता कसा बदलतो ते पहावे लागेल तर जर तुम्ही या गोष्टी येथे पहाल तर या किंवा या कोणत्याही मार्गाने मला सिंग्युलॅरिटी पासून सुटणे आवश्यक आहे तर मी जेव्हा इकडे पाहत असताना येथे याला आपण पहिले समीकरण म्हणू तर मी ते दोन वेळा काढेल तर हे माझे पहिले एकीकरण होते पहिले खंड आहे हे माझे V1 आहे आणि हे माझे V2 आहे तर असे म्हणूया कि हा माझा r' आहे r' ला मी आत्ता इथे हा सेगमेंट म्हणून निश्चित केलं आहे हा सेगमेंट इथून ते इथपर्यन्त आहे r' हे निश्चित केलं आहे आणि मी माझे एक समीकरण लिहिण्याचा प्रयत्न करत आहे तर r संपूर्ण सीमा ओलांडत आहे जी माझे समोच्च एकत्रीकरण आहे आता ती या सेगमेंटमध्ये येत आहे तर ते येथे खूप चांगले प्रवेश करते सिंग्युलॅरिटीला हिट करते आता समोच्चतेला कोणत्या रूपात विकृत करावे विद्यार्थीः वरील वर कि खाली विद्यार्थीः खाली ते खाली गेले पाहिजे तर हा टर्म अशाच प्रकारे गेला पाहिजे म्हणूनच मी हा S वापरतो तर S सांगतो मी आत आहे तर हे असे याचा तुम्ही असा विचार करू शकता कि S टर्मच्या तो खूप जवळ आहे तसेच जिथे कुठे लोकेशन असेल जिथे कुठे r' असेल मी तिथे वाकणार आहे आणि हीच आपली रणनीती असणार आहे तर हे समीकरण १ आणि समीकरण २ साठी होते मी ते वेगळे रेखाटतोय तर तिथे आता काही गोंधळ नाही पुन्हा येथे हा माझा विभाग आहे आणि मी माझ्या समाकलित बद्दल बोलत आहे हे माझे r' आहे आता r' दुसर्या समीकरणा मधील कशासोबत संबंधित असणे भाग आहे विद्यार्थीV1 V1बरोबर तर हे काय होईल ते हे आहे की मी हे एकत्रीकरण कसे करू शकतो तर तेच आपले धोरण असणार आहे तर आपण हि चर्चा आता इथे थांबवत आहोत